डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर अँड प्लानिंग विभागाचा सहाय्यक प्राध्यापक आहे आज आम्ही सौथ अमेरिकेच्या पेरुपासून जगातील अगदी वेगळ्या भूगोलातून काही धडे घेणार आहोत म्हणूनच मी याला पेरूच्या लेसोन म्हणून म्हणतो आणि मी विविध स्त्रोतांमधून गोळा केलेल्या माहितीविषयी चर्चा करणार आहे त्यापैकी एक मायकेल लिओन आणि थियोओ स्किल्डमॅन आणि तसेच कॅमिलो बोआनो यांच्या सहाय्याने तयार केलेल्या बिल्डिंगीची चांगली चर्चा तर त्यासह आधीची आवृत्ती अल्प मुदतीच्या रिकव्हरीवरील दीर्घकालीन परिणामावरील अध्याय होती तर हे येथे आहे त्यांनी जे केले ते त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात विविध प्रकारची संकलित करण्याचा प्रयत्न केला गेला आणि लोकांनी त्याचे अनुकरण कसे केले यावर लोकांनी वेगवेगळ्या संदर्भात त्यास कसा प्रतिसाद दिला हे त्यांनी पाहिले आहे म्हणूनच डिसास्टर निवारण आणि रीकॉन्स्ट्रुकशनसाठी पारंपारिक शेल्टर स्वीकारण्यापासून समुदाय आधारित पध्दतींसह अनुभव घेण्यापासूनही इतर काही माहिती आपण पाहू शकता सर्व चर्चेत ते सहभागाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि भिन्न संदर्भ आणि त्यास भिन्न प्रतिसाद यावर प्रकाश टाकतात तर हे मायकेल लिओन आणि शिल्डमॅन आणि बोआनो आहे कॅमिलो बोआनो मग त्यांनी काय केले ते सुमारे 6 अभ्यास क्षेत्र घेतले आहेत जे वेगवेगळ्या वेळेमध्ये आणि पेरूच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अर्थक्वेकनी बाधित आहेत 1 नंबर ज्यावर आपण बोलत आहोत सॅन मार्टिन परिसराविषयी ऑल्टो मेयो ज्याचा परिणाम 1990 आणि 1991 च्या अर्थक्वेकनी झाला आहे नंबर 2 जो पिउरा मोरोपॉनPiura Morropón प्रदेशाचा आहे मोरोपॉनमधील पिउरा प्रदेशात जो पुरामुळे संबंधित आहे आणि हा फक्त एक कार्यक्रम देणार नाही परंतु ही देखील एल निनो फेनॉमेनॉन आहे जिथे दीर्घकाळापर्यंत दुष्परिणाम देखील दुष्काळासारखे असतात आणि इतर गोष्टी देखील येथे पाहिल्या गेल्या आहेत 1999 मध्ये आलेल्या अयाकुचो अर्थक्वेकचा परिणाम चुशी आणि क्विस्पिलॅक्टावर झाला आहे त्यानंतर आपल्याकडे सौथ अखेरीस 2001 मध्ये मॅकगुआचा अर्थक्वेक आहे आणि हा इका क्षेत्राबद्दल आहे जो 1996 च्या अर्थक्वेक आहे आणि त्याचप्रमाणे इका टिएरा प्रोमेटिदा येथे आहे तर आता यामध्ये आपल्याकडे रिलोकेशन संदर्भ देखील आहेत तर मग आपण केस ठरवून त्यांच्यावर काय काम केले याबद्दल थोडक्यात चर्चा करूया तर मी पहिल्या प्रकरणात टेक्नॉलॉजिकल बाबींबद्दल चर्चा करेन आणि नंतर कारण सर्व बाबतींत बर्याच गोष्टी सामान्य आहेत पण विशेषत अॅडॉबच्या बांधकामाच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये थोडा फरक आहे म्हणून मी थोडक्यात सांगू प्रत्येक प्रकरणात जा आणि शेवटी मी त्याचा सारांश देईन त्यातील विविध सामान्य आस्पेक्ट काय आहेत आणि त्यातील विशिष्ट आस्पेक्ट कोणत्या आहेत हे पहा 1990 मध्ये 29th मे मध्ये 6 2 रिश्टर स्केलवर आपण बोलत असलेल्या अल्टो मेयोमध्ये जवळपास 70 लोक ठार आणि 1600 जखमी आणि जवळजवळ 6000 घरे एकतर खराब किंवा नष्ट झाली आहेत 1991 मध्ये नंतर एका वर्षाच्या आत पुन्हा 6 2 रिश्टर स्केल घसरले आणि हे घडले जेव्हा मोयोबाम्बामध्ये 40 ठार आणि 700 जखमी आणि 466 घरे आणि रिओजामध्ये 339 घरांचा नाश झाला तर हे सर्व आहे मोयोबाम्बा रिओजा आणि सॉरिटर तर हा अल्टो मेयो प्रदेश आहे आणि प्रॅक्टिकल ऐक्शन ग्रुपच्या सहाय्याने हे चालते एक प्रॅक्टिकल ऐक्शन ग्रुप मुख्यतः अल्प मुदतीच्या मदती ऐवजी दीर्घकालीन रीकॉन्स्ट्रुकशनमध्ये रिकव्हरी प्रक्रियेवर करतात तर लोकल रहिवाशांच्या आणि नेत्यांच्या अभिप्रायानुसार विविध सर्वेक्षणांच्या आधारे लाभार्थ्यांचे ते कसे म्हणायचे तर त्यांनी खरोखरच त्याचा संपूर्ण खर्च आणि कोणत्या प्रकारची आवश्यकता व गरजा मूल्यांकन केले आहे याची गणना केली आहे आणि मग त्यांनी ओळखले होय हे संभाव्य लाभार्थी आहेत तर या क्षणी जेव्हा त्या आर्किटेक्चरल आस्पेक्टवरुन येते तेव्हा त्या प्रदेशातील लोकल नेते आणि विविध स्टेकहोल्डर्सशी सल्लामसलत सर्व प्रक्रिया करून म्हणून त्यांनी रॅम्ड अर्थ आणि अॅडोबचा वापर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अर्थक्वेक रेसिस्टन्ट एक चांगली सामग्री म्हणून त्याऐवजी त्या पंचांच्या लाकडी चौकटीची जाहिरात करायची आहेत तर आपण जे पाहू शकता ते प्रॅक्टिकल ऐक्शन ग्रुप आहे त्यांनी ज्या बिल्डिंगी लाकडाच्या चौकटीसह योजना तयार केली आणि त्यांच्याकडे हे आहे त्यांना क्विन्चा बांधकाम म्हणतात तर आपण येथे काय पाहू शकता ते काँक्रिटच्या बेडिंगमध्ये किंवा फाउंडेशनच्या अगदी खोल खोलीत एम्बेड केलेले एक प्रकारचे लाकूड स्टड आहे तर मग या संपूर्ण भिंतीप्रमाणे आपल्याला खडखडाट आणि डौब प्रकार माहित आहे म्हणून आपल्याकडे ही बांबूची पडदा आहे जी वेल बनविली गेली आहे आणि नंतर पातळ कापडाचा पहिला कोट बनविला गेला आणि नंतर बांबूवर नंतर दुसरा कोट बनविला गेला तर अशाप्रकारे त्यास मध्यवर्ती अनुलंब स्टड आहेत आणि ज्यामध्ये आडवे स्टड देखील आहेत कारण आपण त्यास इतर दोन स्टडवर खिळवून ठेवू शकता आणि हे संपूर्ण स्वदेशी तंत्र आहे त्यांनी या भागास किंचित श्रेणीसुधारित केली आहे आणि पहिल्या कोटमध्ये त्यांनी जे केले ते प्रथम त्यास सुकण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर त्यावर क्रॅक दिसू लागल्या जेव्हा जेव्हा क्रॅक दिसतील तेव्हा ते स्पष्टपणे दुसर्या कोटचे बनलेले असतात जेथे तो दुसरा कोट निश्चित करू शकतो कारण तो त्यास टेक्सचर देतो म्हणून जर आपण विणलेल्या बिल्डिंगी लाकडाच्या क्रॉस सेक्शनकडे पहात असाल तर मजल्याची पातळी आणि सुमारे 300 mm हाईट कोठे आहे हे दिसते आणि नंतर या विणलेल्या बिल्डिंगी लाकूड त्यावर निश्चित केले गेले आहे तर हे अंदाजे 2 3 मीटर आहे याला आपण विणलेले इंफिल म्हणतो आणि आपण ए हे जंक्शन आणि हे जंक्शन तपशील पाहत असाल तर हे दोन जंक्शन आहेत तर आता आपल्याकडे 100 mm डायमीटर आकार आहे आणि त्यामध्ये हॉरीझॉन्टल स्टड एम्बेड केला आहे आणि तळाशी देखील आहे त्यास एक विश्रांती आहे जेणेकरून ते भिंतीच्या तळाशी जाते आणि तसेच 50 mm डायमीटरचा आहे म्हणून ते हॉरीझॉन्टल स्टडचे निराकरण देखील करते तर ही एक प्रकारची तपशीलवार अंमलबजावणी आहे त्यानंतर टेक्नॉलॉजिकल गटाने विविध वैशिष्ट्ये देखील सुचविली आहेत की कंक्रीट पॅड आणि स्ट्रिप फाउंडेशनमध्ये 110 सिमेंट अग्रेगेट 30 मोठे दगड आणि काँक्रीट भिंत बेस यांचे मिश्रण असावे जिथे त्यात 1 8 सिमेंट आणि एकूण अग्रेगेट केलेले असेल आणि लाकूड रचनात्मक दर्जे आहेत तर पुन्हा प्रस्तुत करताना त्यांनी प्रथम कोट चिखलात 100 kg आणि 50 kg आणि दुसरा कोट सिमेंट स्टॅंडर्ड प्रमाणे लाईम सॅण्ड किंवा सीएव्हड सॉईल तयार केली तर येथे 1 1 5 किंवा सिमेंट जिप्सम सॅण्डचे आहे तर हे सर्व व्हॉल्यूम नुसार आहेत आणि या त्या किवींस कॉन्स्ट्रुकॅशन्सचे काय फायदे आहेत एक म्हणजे त्यांनी या प्रकारच्या बांधकामास श्रेणीसुधारित केले आहे तसेच ठोस आस्पेक्ट आणि ठोस पाया देखील एम्बेड केले आहेत त्यांनी ठोस पाया दिला ज्यामुळे अर्थक्वेकपेक्षा अधिक स्थिरता आणि अधिक स्थिरता मिळेल नंतर आर्द्रतेपासून बचाव करण्यासाठी डांबर किंवा पिचसह उपचारित लाकडी कॉलम नेल्सनी जमिनीत घुसले म्हणूनच आपण येथे पाहू शकता आणि भिंतींमधील लाकडी आणि छड्यावर आर्द्रता प्रभावित करण्यासाठी आर्द्रता वाढविण्यासाठी अतिरिक्त कंक्रीट आणि काँक्रीटच्या भिंतीचा आधार देण्यासाठी या नेल्समध्ये यामध्ये एम्बेड केले गेले आहे आणि त्याचप्रमाणे काळजीपूर्वक एकत्रितपणे जोडणे आवश्यक आहे स्ट्रक्चरल अखंडता सुधारण्यासाठी कॉलम आणि बीम पुढील स्लाइडमध्ये आपण पाहू शकता की येथे बीम आणि कॉलममध्ये सामील होणे त्यांच्याकडे काळजीपूर्वक काळजी घेणे कारण ते तेथे आहे ती संपूर्ण बिल्डिंग बांधून ठेवेल आणि ती खात्री करुन घेईल अर्थक्वेक झाल्यास संपूर्ण रचना चांगल्या पद्धतीने कार्य करते जेव्हा केन फॅशनमध्ये विणल्या जातात तेव्हा त्यातील सौंदर्यच नव्हे तर एक प्रकारची संरचनात्मक स्थिरता देखील मिळते आणि छताच्या बाबतीत छप्परांच्या फरशा किंवा अडोबच्या छतावरील घटमुळे रहिवाशांना होणारा धोका कमी करण्यासाठी कदाचित हलके गॅल्वनाइज्ड मेटल शीट्सचे छप्पर तयार केले गेले आहे म्हणून जेव्हा ही बिल्डिंग स्पष्टपणे हादरते तेव्हा दगड लोकांवर पडत असत आणि त्यामुळेच त्यांनी हलके सामग्रीसाठी जाण्याचा विचार केला तर आपण जे पाहू शकता ते सोरिटर क्षेत्रातील एक समुदाय बिल्डिंग आहे तर त्यांनी हे टेक्नॉलॉजि सुधारित करण्याचा प्रयत्न केला प्रथम त्यांनी हे केले की त्यांनी शाळा किंवा समुदाय बिल्डिंगी यासारख्या सार्वजनिक बिल्डिंगी बांधण्याचा प्रयत्न केला जेणेकरुन लोकांना या टेक्नॉलॉजिची थोडी जाणीव व्हावी आणि ते लोकल लोकांना प्रशिक्षण देऊ शकतील प्रशिक्षण देऊ शकतील काही ट्रैनिंग सत्र किंवा मसोनरी ट्रैनिंग देऊ शकतील लोकल लोकांसाठी सत्रे जेणेकरून ती इतर ठिकाणीही पसरली जाऊ शकेल मुळात ते विकसित करण्याचा मार्ग म्हणजे संघात 20 ते 40 लोक असतात आणि मग ते काम करण्यास सुरवात करतात त्यांना प्रशिक्षण मिळालं आहे आणि ते वेगवेगळ्या साइटवर राबवत आहेत तर अशा प्रकारे कार्यपद्धती केली गेली आहे आपल्याकडे लाभार्थ्यांची ओळख आहे आणि प्रथम संपर्क आहेत नंतर आपल्याकडे हे आहेत लाभार्थ्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आपल्याला हे माहित आहे की या लाभार्थ्यांना कसे शोधायचे या ठिकाणी सॉसिओ इकॉनॉमिक देखील भूमिकेत असते आणि नुकसानीची आकडेवारी देखील या भूमिकेत असते आणि येथेच भूखंडांचे कार्यप्रणाली आणि कोण भौतिक संसाधनांचा पुरवठा करेल हे आपल्याला माहित आहे की तेथील समुदायांशी कसे वाटाघाटी करावी लागेल त्यास काही संसाधने देखील प्रदान करू शकते मुख्य मुद्दा म्हणजे वाहतूक आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी बांबू लोकल पातळीवर उपलब्ध नाही आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून कच्चा माल वाहतूक करावी लागतो आणि त्यातूनच काही एनजीओंना काही प्रकारचे टेक्नॉलॉजिकल साधन उपलब्ध करुन दिले जाते आणि येथूनच प्रशिक्षण आणि सर्वप्रथम खरेदी या टप्प्यावर होते आणि ओळख या टप्प्यावर होते आणि प्रशिक्षण आणि प्रसार आणि त्या ठिकाणी ते अंमलबजावणी प्रक्रियेबद्दल बोलतात आणि येथेच आपल्यास माहित असलेल्या जाहिराती विविध एनजीओ आणि लाभार्थ्यांशी करारनामा तसेच सामग्रीच्या तरतूदी तसेच त्यांना खरोखर वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि टेक्नॉलॉजिकल देखरेखीवर कसे अंमलबजावणी करावी लागू शकते वेगवेगळ्या टप्प्यावर ते कसे चालवावे याबद्दल बोलतात तर अशाप्रकारे कार्यरत कार्यपद्धती विकसित केली गेली आहे आता कोणत्या प्रकारचे परिणाम पहा ही एक बिल्डिंग आहे आपण जी बिल्डिंग पहात आहात ती बिल्डिंग जेपेलासिओ मधील सुधारित क्विन्चा बिल्डिंग आहे आणि येथे त्याचा काय परिणाम होईल 1991 पासून आम्ही १ 1994 मध्ये 3 ते 4 वर्षांपर्यंत पुढे गेलो त्यात जवळपास 558 सुधारणा झाली त्या अल्टो मेयो प्रांतातील क्विन्चा घरे आणि तेथेही आहेत प्रेरणा घेऊन त्या विशिष्ट प्रांतात पुरूष आणि स्त्रिया स्वतंत्रपणे बांधले गेले आहेत आणि खरं तर 1993 मध्ये नॅशनल जनगणनेचा अंदाज आहे की क्विंचनाने नॅशनल गृहनिर्माण क्षेत्रातील फक्त 7 टक्के भाग तयार केला परंतु प्रकल्प क्षेत्रात ही संख्या 30 टक्क्यांपर्यंत वाढली तर या प्रकारामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि सुमारे 1300 अमेरिकन डॉलर्स ते 30 स्वेअर मीटरचे घर बांधण्यासाठी वापरत असत आणि जर ते वीट किंवा काँक्रीटच्या घराद्वारे घेतले गेले असेल तर ते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त घेतले असेल सुमारे 5400 डॉलर्स कारण त्यासाठी कुशल कामगार कुशल कराराची आवश्यकता आहे परंतु येथे या विशिष्ट समुदायाचे फायदे होते कारण कुशल कामगार देखील त्या प्रदेशातील प्रथम क्रमांकावर सहज उपलब्ध होते आणि भौतिक संसाधने बांबू आणि इतर सर्व संसाधने त्या त्या प्रदेशात देखील उपलब्ध आहेत तर बिल्डिंगी लाकूड उपलब्ध होती संसाधने उपलब्ध होती कौशल्य उपलब्ध होते तर त्या मार्गाने ती आली आहे किंमत खाली आली आहे आणि लोक बर्याच पुरोगामी मार्गाने सहभागी होऊ शकले तर त्याच केव्ह 18 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे जेव्हा लेखकांनी तपास केला असेल तेव्हा त्यांनी कोणत्या बदलांकडे पाहिले आता हळूहळू पेरूच्या नॉर्थ किना यावर दुष्काळ सातत्याने होत आहे आणि यामुळे तांदूळ आणि ऊस अशा प्रमुख पिकांवर परिणाम होत आहे ज्यांना जास्त पाण्याची गरज आहे आणि तेथेच जलस्रोतांवरही परिणाम झाला आहे आणि तोच इतर ठिकाणी स्थलांतर करण्याकडे लोकांचा कल हा एक आस्पेक्ट आहे आणि इथे पुन्हा या विशिष्ट अल्टो मेयो प्रदेशात स्थलांतरितांच्या मूळ क्षेत्रापेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या मुक्त भूमीच्या क्षेत्रामध्ये अस्तित्व आहे तर नॉर्थ किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये म्हणून ते आपल्याला 0 5 हेक्टर क्षेत्राऐवजी आपणास ओळखत आहेत त्यांच्याकडे सुमारे 2 ते 3 हेक्टर जमीन आहे म्हणूनच लोक स्थलांतर करण्याकडे पाहतात आणि 1994 च्या आसपास लोकसंख्या वाढीच्या 4 3 पैकी 1 3 लोकांनी स्थलांतरित लोकांचे स्थानांतरण केले आणि या कंडिशन्सचा विचार करून गव्हर्नमेंटने संभाव्य लागवड केलेल्या क्षेत्राचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रेरित केले आणि प्रोत्साहित केले म्हणूनच त्यांनी काही योजनांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी संभाव्य लागवडीच्या क्षेत्रावर काम करण्यासाठी लोकांना विकसित आणि प्रोत्साहित केले तर 2003 मधील 32000 हेक्टर क्षेत्राचे मूल्य 2005 मध्ये 80000 हेक्टर झाले आहे त्यामुळे त्यापेक्षा दुप्पट उत्पन्न आहे आणि प्रत्यक्षात उत्पादन वाढले आहे आणि अर्थातच इतर ठिकाणांहून उत्पादन आणि आयात कमी केली गेली आहे तर ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे कारण आणि लोकांना चांगली आर्थिक स्थिती मिळत आहे म्हणून आता ते सुरुवातीला जरी सुरुवातीला असले तरी अगदी प्रारंभिक दृष्टीने ते सक्षम आहेत परंतु आता आर्थिक स्थिती त्यांना स्वतंत्र बनवत आहे आणि ते काही निर्णय घेण्यास सक्षम आहेत पूर्वीचे लोकल गव्हर्नमेंट खेळत नव्हते पण आता हळूहळू लोकल गव्हर्नमेंट नेदेखील या संपूर्ण प्रक्रियेचा भाग घेतला आहे आणि आर्थिक स्थिती ही त्याला आधार देत आहे परंतु जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्राबद्दल बोलतो तेव्हा अल्टो मेयो मधील मुख्य स्वेअर म्हणजे आपण पहात असलेले काही मुख्य वर्ग वगळता त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि हे काय आहे हे आपणास माहित आहे दुय्यम रस्ते सामान्यत पेव्हड केलेले नाहीत आणि त्यांच्याकडे सार्वजनिक ठिकाणी फारसे लक्ष केंद्रित न केलेले मुख्य स्वेअर वगळता कोणतीही झाडे किंवा वृक्षारोपण नाही म्हणूनच त्यांनी स्थलांतरितांनीसुद्धा समस्या निर्माण केल्या आहेत तुम्हाला माहिती आहे की त्यांनी बचत योजना वाढवून शहरांच्या बाहेरील भूभाग आणि परिसरामध्ये स्थायिक होणे सुरू केले आणि अशा प्रकारे अधिक घरे आणि घरे तयार करण्याची मागणी निर्माण केली कारण अधिक स्थलांतरण सुरू झाले आहे आणि म्हणूनच गृहनिर्माण व सेवांची मागणी आणि याचा अर्थ ते कोणत्याही नियोजनविना नवीन वस्त्या तयार करीत आहेत आणि ही एक महत्त्वाची बाब म्हणजे जंगलतोड असे म्हटले आहे की 1 33 मिलियन हेक्टर क्षेत्राची जंगलतोड झाली आहे या स्थलांतर प्रक्रियेसह आणि एकूण क्षेत्रापैकी सुमारे 27 क्षेत्राच्या एकूण क्षेत्रापैकी 27 जंगलतोड झाली आहे आणि आताच आपण क्लायमेट बदलाच्या आस्पेक्टंवर अप्रत्यक्ष परिणामाबद्दल बोलत आहोत ज्यामुळे पाण्याची कमतरता उद्भवू शकेल ज्यामुळे कृषी परिणामांवर परिणाम होण्याच्या चक्रात पुन्हा रुपांतर होईल तर ते अल्टो मेयो बांधकामांविषयी थोडक्यात आहे आणि दुसरे म्हणजे साइटवरील पुनर्निर्माण पीउरा प्रदेशातील पूर पुनर्निर्माण मॉर्रोपॉन विषयी म्हणूनच 1997 आणि 1998 मध्ये पुन्हा अल निनो ही घटना घडली जी सुमारे 9 महिने मुसळधार पाऊस पूर आणि टेम्परेचर बदल यामुळे 85000 हून अधिक बळी पडले आणि पीयूरा आणि 8000 घरे प्रभावित झाली तर कृषी क्षेत्र असल्याने हा विशिष्ट प्रदेश आपल्या शेती क्षेत्रामध्ये समृद्ध आहे म्हणूनच एक पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत आहे त्यांनी पुढील पाण्याची कमतरता कशी रोखता येईल याकडे त्यांनी पाहिले आणि सिंचन प्रकल्प बांधले गेले आहेत आणि गृहनिर्माण देखील संभाव्य पूर रोखण्यासाठी 1 मीटर फूटिंगच्या काँक्रीट पाया असलेल्या बांधकाम यंत्रणेत सुधारित क्विन्चा बांधला गेला पुन्हा ते लोकसंख्या आणि सामग्रीच्या सक्रिय सहभागासह क्वीनचाचा लाकूड चौकट वापरतात तर येथे देखील सहभाग सामील झाला आहे आणि लोकल साहित्य मिळवित आहे आता पुन्हा शेती कुटुंब म्हणून नागरी नियोजनाची संपूर्ण कल्पना म्हणजे असुरक्षितता कमी करणे आणि केंद्रीकृत पाणी व सेवा कमी करणे आणि येथेच सर्व गृहनिर्माण संकुले सुमारे 200 स्वेअर मीटर भूखंडांमध्ये बांधली गेली आहेत तर तेथे काही टेक्नॉलॉजिकल दिशानिर्देश देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत पाणी कसे वापरावे आणि ड्रेनेजच्या अभ्यासानुसार विहिरी व पाणीपुरवठा संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे आणि जोखीम मॅपिंग करणे देखील आपणास माहित आहे आणि म्हणूनच त्यांनी काही असुरक्षित स्थाने देखील ओळखली आहेत लोकांनाही कळवले आहे मुख्यत पाणी विभाग आणि सिंचन सेवांवर अशाच प्रकारे जोर दिला जातो आता इथे काय होते आज इथली परिस्थिती अतिशय रंगीबेरंगी आणि आनंदी आहे एक म्हणजे लोकांनी फुलझाडे लावली आणि लहान बाग बनविली आणि लोकल परिस्थितीनुसार त्यांची स्वतःची व्यवस्था देखील विकसित केली कारण मुळात त्यांच्याकडे कथील शीट्स होती या प्रगत माझ्या अर्थाने अपग्रेड केलेल्या क्विंच सिस्टममुळे त्यांनी काही लोकल तंत्रेही स्वीकारली आणि त्यांनी त्यांची घरे सुधारित करण्याचा प्रयत्न करा म्हणूनच कोणत्याही प्रतिसादात वैयक्तिकरण हा क्लायमेटाच्या आस्पेक्टंवर आणि सांस्कृतिक कमतरतेबद्दल एकतर नैसर्गिक प्रतिसाद आहे तर मोर्चांची दखल घेतली गेली आहे कारण त्यांनी पक्षी मरमेड्स जिओमेट्रीक आकृत्यांसारख्या रेखांकनांसह विविध भित्ती चित्रित केले आहे यामुळे हे आपल्याला माहित आहे की त्यांनी त्यांना त्यात खाजगी बाग बनवल्या त्यांनी त्यातील ग्रीन चिंतेकडे पाहिले हे दर्शविते की आपल्याला माहिती आहे की समुदायाचा स्वाभिमान खूपच विचार केला गेला आहे आणि अशा प्रकारे सहभागाने हे सुनिश्चित केले आहे की त्यांनी आत्मविश्वास वाढविला आहे तिसर्या प्रकरणाबद्दलही मी चर्चा करेन जे पुन्हा साइटवर पुनर्निर्माण आणि चुस्ची आणि क्विस्पिलॅक्ट अआयाचो मधील अर्थक्वेकनंतरच्या पुनर्निर्माण आहे तर हे एक अडोब हाऊस आहे मग त्यांनी काय केले ते त्यांनी स्वीकारले कारण या सर्व 5 किंवा 6 वस्त्यांमध्ये गरिबी हा एक सामान्य घटक आहे आणि येथे त्यांनी काय केले ते त्यांनी त्यांना अॅडॉब स्क्वेअर ब्लॉक बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि हे अॅडोब घरे बनविण्यास प्रशिक्षण दिले आणि त्यामध्ये पुन्हा काही सुधारण कसे करावे आणि येथे त्यांनी कोणत्या प्रकारचा लाभार्थी बनविला आणि त्यांनी यामध्ये भाग घेतला आणि सर्व घरे बनविली आणि सर्व काही बनवले परंतु जे आपण पाहत आहोत त्यामध्ये लोकांमध्ये बरेच सुधारण केले गेले नाही रस्ते हळूहळू ढासळत चालले आहेत अशा क्षेत्रामध्ये दगडांचे भाग स्वच्छ नाहीत आणि एकसमान पेविंग आणि खड्डे साफ केलेले नाहीत तर याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक जागेवर स्वतःच एक दुर्लक्ष आहे परंतु एक मनोरंजक गोष्ट म्हणजे लोकांनी क्विस्पिलॅक्ट मध्ये या कोरीव काम केलेल्या दगडांची चर्च बनविण्यासाठी प्रत्यक्षात वेळ आणि मेहनत गुंतवली कारण हे त्याचे एक सकारात्मक चिन्ह आहे हे परंतु तरीही ते एकंदरीत योजनेत घेतले गेले नाही हे आपल्याला चांगले माहित आहे की ही एनर्जी तयार करण्यासाठी येथे समान एनर्जी कशी वापरली जाऊ शकते तर आपण यातून शिकू शकू ही एक गोष्ट आहे तर मग असं का होतं कारण लोक अवलंबून आहेत आणि त्यांचा मान आणि सन्मान गमावला आहे कारण राज्य संस्था त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवत आहेत त्यायोगे सहभागातील आस्पेक्ट हळूहळू खाली आले आहेत आणि ते जवळजवळ राज्य संस्थांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहेत आणि एकतर ते कोणत्याही प्रकारचे बाह्य समर्थन किंवा सहकार्य शोधत आहेत आणि सामुदायिक कार्याचे पारंपारिक स्वरूप ज्यास 'आयनी' म्हटले जाते जे सौथ अमेरिकन खंडातील एक प्रकारची देणगी आहे त्यांच्याकडे ही पारंपारिक प्रणाली आहे ज्यामुळे हळूहळू नष्ट झाले आहे आणि विकासाचे प्रयत्न आणि कृती किंवा हेतू वाया गेले आहेत तर या प्रकारची एनर्जी असूनही आम्ही असमर्थ आहोत संपूर्णतेने ते गुंतविण्यास ते असमर्थ आहेत त्याचप्रमाणे साइटवरील पुनर्निर्माणात येथे मक्केगुआमध्ये अर्थक्वेकनंतरच्या पुनर्बांधणीत 2001 मध्येही हा धक्का बसला आहे तो 6 9 रिश्टर स्केल इतका आहे अर्थक्वेकचा धक्का बसला आहे आणि जवळजवळ 11886 घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यांना रहिवासी घोषित करण्यात आले आहे त्यांनी जे केले ते पुन्हा त्यांनी केले त्या सर्व घटनांमध्ये एनजीओ चित्रात येत आहेत आणि ते लोकल गव्हर्नमेंट आणि लोकल नेत्यांसमवेत काम करत आहेत आणि लाभार्थ्यांच्या याद्या काय आहेत त्या कशा पुरविल्या जाव्यात याचा नकाशा तयार करू शकतात तर 3 टप्प्यांत त्यांनी 195 कुटुंबांना लक्ष्य केले जे 2001 ते 2003 च्या दरम्यान मार्शिक नितो प्रांतात राबविले गेले तर मॅकगुआमध्ये त्यांनी सुमारे 103 अॅडोब घरे बांधली आणि हे पुन्हा दोन टप्प्यात आणि शेवटच्या 42 घरे आहे 50 कॉंक्रिट ब्लॉक घरे आहेत तर येथे काय घडते ते म्हणजे त्यांनी रिकव्हरी प्रक्रियेमध्ये समुदायाचा सहभाग घेण्याकडे पाहिले आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांनी काही बदल केले पण आपण येथे जे पाहू शकता ते अगदी यशस्वी झाले आहे परंतु येथे मानिंग आस्पेक्टमुळे म्हणूनच त्यांना देखील लोकल गव्हर्नमेंटला काही खाण शुल्कही मिळाले आणि यामुळे ते शहर सेवा पुरवण्यासाठी आणि समाजात गुंतवणूक करण्यासाठी वापरला गेला तर लोकसंख्या समुदाय सहभाग नियंत्रित आणि कार्यक्षमतेने निधी वितरणाचे नियोजन तर एक म्हणजे खाण ही सर्वात श्रीमंत अर्थव्यवस्था आहे म्हणूनच या सेवा सुलभ करण्यासाठी देखील समर्थन करते आणि काँक्रीट ब्लॉकची दोन्ही घरे तसेच अडोब चांगल्या स्थितीत राहिले आणि दोन्ही प्रकरणांमध्ये ते टेक्नॉलॉजिकलदृष्ट्या मार्गदर्शित झाले आहे आणि ते चांगल्या स्थितीत राहिले आहेत आणि येथेच त्यांनी घराच्या आत आणखी एक अंमलबजावणी केली छप्पर बांधले गेले आहे कंक्रीट ट्रस बीम म्हणून त्यांच्याकडे हे कॉंक्रीट ट्रस बीम आहेत जे एक नावीन्य आहे आणि आणखी एक नावीन्य आहे टुम्बाडिलो हीट कमी करण्यासाठी आणि छताच्या खालच्या भागाखाली कपड्याचे आवरण म्हणून त्यांनी छताखाली कापड झाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून हीटचे प्रतिबिंब आपल्याला उमटेल आणि घरातील वातावरण थोडे थंड होऊ शकेल आणि जेव्हा लोक यामध्ये भाग घेतील जेव्हा अर्थव्यवस्था आधार देत असेल आणि लोकल गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजिकलदृष्ट्या एखाद्या सुरक्षित वातावरणास समर्थन देणे म्हणजेच आपल्याला येथे शहरी गुंतवणूकीची माहिती आहे जे आपण येथे पाहू शकता ते सुधारत आहेत रस्ते मोकळे झाले आहेत आणि एक नागरी केंद्र बांधले गेले आहे सार्वजनिक क्षेत्रे आनंददायी आहेत आणि मुलांच्या मैदानाची मैदाने आहेत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली आहे आणि येथेच आपल्याकडे सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे सहकार्य समुदायाचे सहकार्य हे कसे आहे कसे हे या प्रक्रियेत सुरू आहे पूर्वीच्या केव्ह मध्ये सुरुवातीला ते त्यातील एक भाग होते परंतु नंतर तेथे त्याचा एक अवलंबित भाग झाला आहे आणि मग त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर या प्रकरणात हे सुरूच होते हे आणखी एक प्रकरण आहे नाका इका मधील अर्थक्वेकनंतरचे रिलोकेशन दुसरे पुढील प्रकरण देखील आयके मध्ये आहे तर येथे देखील त्यांनी केले त्याच पद्धतींचे अनुसरण केले गेले आणि येथे लोक त्यांचे प्रारंभिक नुकसान गमावले परंतु आज परिस्थिती आहे की त्यांनी त्यांचा पुढाकार गमावला आहे आणि तोडगा सर्वसाधारणपणे दुर्लक्षित दिसत आहे कारण मुख्यतः आश्वासने दिलेल्या जमिनीच्या पदव्या परिभाषित केल्या नाहीत तर ज्या क्षणी जमिनीची शीर्षके परिभाषित केली जात नाहीत ज्यामुळे त्यांना थोडीशी असुरक्षितता येते आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकाळातील असुरक्षिततेमुळे लोक त्यांचा तोडगा विकसित करण्यात कोणताही वेळ किंवा प्रयत्न करीत नाहीत जेव्हा तुम्हाला माहिती असेल की कार्यकाळ तुमच्या बरोबर नाही तेव्हा तुम्ही त्या जागेला अधिक चांगले करण्यासाठी काही रक्कम आणि परिश्रम कसे समर्पित कराल आणि त्याचप्रमाणे रस्त्यांचे देखील मोकळे केले गेले नाही आणि मुख्य स्वेअर देखील दुर्लक्षित केले गेले आहेत आणि ज्या घरे येथे ते वापरतात ते देखील हे क्वीनचा टेकनिक आणि ते अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत आणि इतर घरांमध्येही आपण पहात असलेल्या घरांचा विस्तार देखील आहे शेवटचा एक रिलोकेशन टिएरा प्रोमेटिडा इका मधील पूरग्रस्तांचे रिलोकेशन तर येथे चर्चचा सहभाग होता रिलोकेशन प्रक्रियेमध्ये मिशनरी देखील सामील आहे म्हणूनच त्यांनी सुरुवातीला टेम्पोरारी शेल्टर आणि ट्रान्सिशन शेल्टरचे समर्थन केले आणि नंतर चर्च आपणास त्यांची घरे चांगली माहितीने वाटाघाटी करण्यास आणि मदत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण मदत पुरवितात परंतु नंतर जर आपण त्याकडे लक्ष दिले तर ते सोडविलेले समाज नाही हे प्रीएस्ट किंवा चर्च आहेत ज्यांनी त्यांच्या कामाचे मोबदला घेऊन त्यांचे प्रश्न सोडविले आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी करतात तर याचा अर्थ असा की लोकसंख्या सेटलमेंटमध्ये भाग घेते परंतु त्यांना त्यासाठी मोबदला दिला जातो तर ही एक देय प्रक्रिया बनते आणि हे पितृत्व दान देण्याची एक चुकीची संकल्पना प्रकट करते ज्याने लोकसंख्येची प्रतिष्ठा आणि आत्म सन्मान यावर परिणाम केला आहे तर त्यांना येथे सामील करून घेण्याऐवजी आणि त्यामधील स्वत ची प्रशंसा करण्याची पात्रता लक्षात घेण्याऐवजी ते अवलंबून बनले आहेत कारण त्यांना त्या कामासाठी मोबदला मिळतो आणि त्या प्रक्रियेत काय होते ते जवळजवळ भिक मागण्याच्या सवयीसारखेच असतात उद्या कोणतीही समस्या आली की त्यांना अशी अपेक्षा आहे की कोणीतरी त्यांचे समर्थन करेल तर हा शेवटचा अभ्यास अभ्यास आपल्याला शिकण्याची आवश्यकता आहे रेफेर स्लाईड टाइम 2949 परंतु थोडक्यात सांगायचे तर जेव्हा आपणास हे सर्व डिसास्टरचे संदर्भ असते तेव्हा आमचे प्राण गमावतात जे सामान्य संदर्भ आहे घरे नष्ट झाली आहेत सेवांचे नुकसान झाले आहे सामुदायिक शिक्षण व आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे उत्पादक सुविधांचा नाश पिके आणि गुरेढोरे लोकल गव्हर्नमेंटांचा व्यत्यय कारण सर्व प्रकरणांमध्ये असे गट आहेत जे स्थलांतरित गट आहेत जे दहशतवादी आस्पेक्ट मानसिक आणि भावनिक हानीमुळे स्थलांतरित झाले आहेत परंतु मूळ आस्पेक्ट सामान्य आस्पेक्ट ही दारिद्र्य आहे परंतु आता शेवटच्या घटनांमध्ये महिलेने रिकव्हरी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ते निरनिराळ्या उपक्रमांत सहभागी झाले आहेत आणि ते विशिष्ट गटांचे नेतृत्व करीत आहेत तर तो देखील एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे तर तिथेच येथे विविधता आहे लोकल गव्हर्नमेंटांची आपल्याला माहिती आहे की ते कशा बोलतात आणि कसे ते लोकांना एकत्र आणतात राज्य संस्था अर्थातच आम्ही वेगळ्या पद्धतीने शिकलो की ते एक अवलंबित्व देखील निर्माण करीत आहे एनजीओ जे त्यांना चर्चमध्ये पाठिंबा देतात पुन्हा जे त्यांच्या स्वत च्या कामासाठी पैसे देतात आणि समुदाय संस्था ज्यांचा भाग आहेत हा कोर्स तर या रिकव्हरी प्रक्रियेत काम करणारे हे सर्व भिन्न कलाकार आहेत तर आपण काय शिकलो ते थोडक्यात एक म्हणजे आल्टो मेयोच्या पहिल्या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात सहभागाची प्रक्रिया असूनही दीर्घकाळ संबंधित असलो तरी उत्तम आर्थिक स्थितीवर या संपूर्ण सहभागाच्या बाबीवर अधिराज्य गाजवले आहे तर वैयक्तिक आणि सामूहिक दुसरे प्रकरण जे जास्त आहे एक सकारात्मक आस्पेक्ट आणि त्यांची घरे अधिक सुंदर बनविण्यासाठी आणि त्या ठिकाणांना अधिक स्वच्छता बनविण्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांचा म्हणूनच ही शहरी प्रतिमे सुधारून स्वाभिमानाबद्दल बोलली जात आहे तर चुशी आणि क्विस्पिलॅक्टा येथे सुरुवातीला सहभाग खूपच सक्रिय होता परंतु सर्वसाधारणपणे लोक घरे किंवा परिसर सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नाहीत कार्यकाळातील मुद्द्यांमुळेच हे होऊ शकते कारण चर्चसारख्या कोरीव दगडासारख्या लोकल गव्हर्नमेंटने काही जणांना प्रोत्साहन दिले त्या विशिष्ट प्रकल्पाबद्दलच्या त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी वेळ आणि मेहनत घेतली आहे परंतु पुढे ते सक्षम झाले नाहीत तर इथेच अवलंबित्वाचा आस्पेक्ट अधिक दिसतो जरी जे हे सिद्ध करते की समुदायाच्या विकासासाठी संभाव्य एनर्जी अस्तित्त्वात नाही हे काही पुरावे आहेत जे आपण पाहू शकतो की त्यांच्यात थोडी एनर्जी आहे परंतु आम्हाला त्यांना योग्य मार्गाने चॅनेल करणे आवश्यक आहे जेणेकरुन ते समजू शकतील आणि त्यांना समजेल आणि ते त्या दिशेने कार्य करतील राज्य संस्था निश्चितपणे अवलंबून असणारी आस्पेक्ट देतात आणि याचा आत्मविश्वास निश्चितच परिणाम होतो जे आपण या प्रक्रियेत गेल्या दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे आणि स्त्रियांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आपणास माहित आहे की बदल घडत आहे नेतृत्व गुण बदलत आहेत या प्रक्रियेत महिलांची भूमिका खूप वेगळी आहे मला आशा आहे की यामुळे आपल्याला पेरूमध्ये वेगवेगळ्या संदर्भात काय होते आणि अल्पकालीन रिकव्हरी प्रक्रियेसाठी दीर्घकालीन परिणाम काय आहेत याबद्दल आपल्याला एक संक्षिप्त समज मिळाली आहे मी तुम्हाला मदत करेल असे वाटते